मला सामान्य फायबर प्रबलित सिमेंट आधारित कंपोझिट्सबद्दल बोलायचे आहे आणि मला काही ऐतिहासिक भविष्य सांगायचे आहे की आपण आज कुठे आहोत आणि आपण कुठे जाऊ शकतो आणि रिलेम परिषदेनंतर सध्याच्या विकासाचा आधार काय आहे तर हा मूलत पन्नास वर्षांचा इतिहास आहे आणि पन्नास वर्ष का तुम्हाला दिसेल की फायबर प्रबलित काँक्रीटवरील माझा पहिला पेपर एकाहत्तर मध्ये प्रकाशित झाला होता तर सध्याच्या विकासाचे अग्रदूत काय आहेत मी यूएसमध्ये स्टील फायबरपासून सुरुवात केलेली चारनंतर यूकेमध्ये ग्लास फायबर प्रामुख्याने सिमेंट बोर्डमध्ये एस्बेस्टोस फायबर म्हणून बदलण्यासाठीनंतर इटलीतील फेरो सिमेंट पिअर लुइगी नेर्व्ही जवळील ज्ञात वास्तुविशारदाने ओळखले आहेत जे सध्या कापड मजबुतीकरण आणि एक्सट्रूझनचे अग्रदूत आहे जे 3 डी प्रिंटिंगसाठी अग्रदूत मानले जाऊ शकते तर प्रथम यूएस मधील स्टील तंतूंच्या विकासापासून सुरुवात करूया आणि रोमुआल्डी आणि बॅस्टन यांच्या मते ते कार्नेगी मेलॉन येथे होते त्या विकासामागील संकल्पना अशी आहे की कॉंक्रिट एक ठिसूळ सामग्री आहे ठिसूळ सामग्रीमध्ये ग्रिफिथ फ्रॅक्चर निकषांचे पालन करणे म्हणजे फ्रॅक्चर सामर्थ्य दोष आकाराच्या व्यस्त प्रमाणात असते दोष आकारापेक्षा लहान फ्रॅक्चरचा आकार खूपच जास्त असतो म्हणून ते म्हणाले की जर तुम्ही तंतू रँडमली वितरीत केलेले तंतू वापरत असाल तर त्यांना जवळून अंतर ठेवता येईल तुम्ही टेंसाईल शक्ती वाढवू शकता तर अतिशय वेधक कल्पना आणि जेव्हा त्यांनी हे प्रकाशित केले तेव्हा मी पीएच डी करत होतो कॉर्नेल येथे आणि मला फारसा रस नव्हता कारण मी लेहाई विद्यापीठात असताना फ्रॅक्चर मेकॅनिक्सचे अभ्यासक्रम घेतले होते आणि मी पेपर पाहिला आणि त्यांची संकल्पना सिद्ध करण्यासाठी ते निष्पन्न झाले त्यांनी प्रबलित काँक्रीट बीम तपासले जे वायरसह होते आणि ते मजबुतीकरणाखाली होते त्यामुळे क्रॅक होताच बार उत्पन्न झाला समान व्हॉल्यूम परंतु जवळ अंतर मिळविण्यासाठी त्यांना पातळ आणि पातळ लहान व्यासाची वायर वापरावी लागेल आणि जेव्हा मी ते पाहिले तेव्हा वायरचा व्यास जितका लहान असेल तेव्हा उत्पन्नाची ताकद जास्त असते म्हणून जेव्हा मी उत्पन्नाच्या सामर्थ्याने परिणाम सामान्य केला तेव्हा असे दिसून आले की अंतराचा कोणताही प्रभाव नाही मग ते सुरू झाले आणि मग आपण ऱ्यानङमली वितरित केलेल्या स्टील फायबरसह काही काम केले येथे तुम्ही बघू शकता की माझ्याकडे फायबरची टक्केवारी आहे आणि अर्थातच जास्त प्रमाणात फायबर आहेत आणि ते टेन्साइलस्ट्रेन्थ्स च्या विरूद्ध जवळून अंतरावर असतील आणि मग ज्याला कडकपणा म्हणतात तो म्हणजे लोड रिफ्लेक्शन वक्राखालील क्षेत्र आणि हे काम मी विजय रंगन यांच्यासोबत केले होते आता पर्थमधून Perth निवृत्त झाला आहे आणि तुम्ही ते पहा की टेन्साइलस्ट्रेन्थ्स मध्ये खरोखर कोणतीही वाढ झालेली नाही परंतु कडकपणामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि खरं तर तुम्ही पाहिले तर असे का होते अंतराचा प्रभाव नसण्याचे एक कारण आहे कारण मोजलेल्या स्केलवर सूक्ष्म स्तरावर क्रॅक सुरू होते तर हे तंतू जे मिलिमीटर रेंजमध्ये मॅक्रो फायबर आहेत आणि आपण 1 टक्के कमी किंवा जास्त बोलत आहोत त्यामुळे फायबर क्रॅकशी संवाद साधण्याआधी सूक्ष्म क्रॅक आधीच मॅक्रो क्रॅकमध्ये एकत्र आले आहेत त्यामुळे टेन्साइल स्ट्रेन्थ्स आधीच तयार झाली आहे मग ते क्रॅक उघडणे किंवा क्रॅकची रुंदी आणि कडकपणा मर्यादित करेल तर सध्या वापरल्या जाणाऱ्या फायबर प्रबलित काँक्रीटची हीच मूळ कल्पना आहे म्हणून जर तुम्ही फायबर प्रबलित काँक्रीट बघितले की ते टेंशन किंवा कॉम्प्रेशन लोड विरुद्ध विरूपण लोड विरुद्ध विकृती आपल्याला माहित आहे की कॉम्प्रेशन किंवा टेंशनमधील सामान्य कॉंक्रिट हे स्ट्रेन सॉफ्टनिंगसह वैशिष्ट्यीकृत आहे विशेषत कॉम्प्रेशनमध्ये आणि तणावात अतिशय महत्त्वाचा भाग म्हणून जेव्हा आपल्याकडे फायबरअसतात तेव्हा मी टक्के बद्दल बोलत आहे ते मॉड्यूलस बदलत नाही सामान्यतः ते टेन्साइल स्ट्रेन्थ्स बदलत नाही परंतु ते शिखरानंतर लक्षणीय बदलते तर क्रॅक कंट्रोल हे मुख्य कारण आहे जे आता आपण मायक्रो फायबर पारंपरिक फायबर प्रबलित काँक्रीटमध्ये वापरत आहोत कणखरपणा महत्वाचा बनतो मग फ्रॅक्चर कडकपणा कसा मोजायचा रेषीय लवचिक फ्रॅक्चर मेकॅनिक्ससाठी ते ASTM चाचणी आहेत तुम्ही बीम नॉच केला आहे आणि नंतर तुम्ही जास्तीत जास्त भार लागू करता फ्लेक्सरल लोड लागू करता आणि जेव्हा ते जास्तीत जास्त पोहोचते तेव्हा सर्व काही लवचिक असते आणि उच्च पातळी वरील लोड आणि या क्रॅक डेप्थवरून तुम्ही फ्रॅक्चर कडकपणाची गणना करू शकता परंतु बरेच काम केले गेले आहे आणि असे दिसून आले की फ्रॅक्चर टफनेस कॉंक्रिट अगदी ठिसूळ नाही आपण त्याला अर्ध ठिसूळ म्हणतो म्हणून उच्च पातळीच्या आधी क्रॅक प्रसार तथाकथित फ्रॅक्चर प्रक्रिया झोन आहे आपण LEFM वापरू शकत नाही आणि म्हणून बरेच काम केले आहे मला वाटते की प्राध्यापक गेटू देखील सामील आहेत आणि आता मला वाटते की लोक फ्रॅक्चर टफनेस मिळविण्यासाठी प्रायोगिकदृष्ट्या या खाच असलेल्या बीम चाचणीसाठी सर्वोत्तम मार्ग काढतात आणि तुम्ही क्रॅक माउथ ओपनिंग डिस्प्लेसमेंटमध्ये त्याची चाचणी करता आणि जेव्हा CMOD कंट्रोल रेटसह लोड लागू करता तेव्हा तुम्हाला संपूर्ण लोड विक्षेपण वक्र मिळते आणि तेथे तुम्ही फ्रॅक्चर कडकपणाची गणना करू शकता तर या चाचणीवर आधारित इटालियन कोडचा हा खरोखरच स्वीकारलेला मार्ग आहे आता बऱ्याच लोकांकडे क्लोज लूप चाचणी असू शकत नाही जेव्हा IIT मद्रासमध्ये ते असते परंतु बर्याच लोकांकडे नसते म्हणून तुम्हाला सीएमओडी नियंत्रणापेक्षा काहीशी सोपी पद्धत हवी आहे तर आपण ही तथाकथित रिंग चाचणी विकसित केली होती रिंग चाचणीमध्ये तुमच्याकडे येथे कॉंक्रिट आहे आणि एक स्टील रिंग आहे जी तुलनेने कठोर आहे तर बरा केल्यावर तुम्ही कॉंक्रिटला कोरडे होऊ द्या म्हणून कॉंक्रिटला अजूनही संकुचित व्हायचे आहे म्हणून तुमच्यात ताणतणाव निर्माण होतो आणि अक्षाच्या सममितीमुळे ते अमर्याद लांब तन्य नमुन्यासारखे आहे त्यामुळे क्रॅक केव्हा सुरू होते आणि मग सूक्ष्मदर्शक वापरून क्रॅक किती रुंद आहेत हे शोधून काढावे लागतात त्यामुळे ही चाचणी आता यूएस मधील एएसटीएम तसेच महामार्ग विभाग या दोघांनीही प्रमाणित केली आहे आणि सामग्रीची क्रॅक क्षमता असणे विविध प्रकारच्या फायबरचे मूल्यमापन करणे हा एक चांगला मार्ग आहे उदाहरणार्थ आपण दाखवले की जेव्हा तुम्ही अत्यंत सामर्थ्यवान कंक्रीट आणि जेव्हा तुम्ही त्याची सामान्य ताकदीशी तुलना करता तेव्हा उच्च ताकदीची ताणासंबंधीची ताकद जास्त असते परंतु ते ठिसूळ नसल्यामुळे ते सामान्य कॉंक्रिटपेक्षा लवकर क्रॅक होते तर ही एक अतिशय चांगली चाचणी आहे आणि ती कशी कार्य करते हे दाखवण्यासाठी उदाहरणार्थ मी तुम्हाला स्टील फायबर प्रबलित कंक्रीटचे काही परिणाम दाखवले आहेत येथे फायबरचे प्रमाण आहे आणि सरासरी क्रॅक रुंदी आहे आणि तुम्ही पाहू शकता की ते अर्धा टक्का कमी आहे फायबरचे प्रमाण लक्षणीयरीत्या क्रॅकची रुंदी कमी करते आणि म्हणूनच आपण क्रॅक नियंत्रणासाठी फायबर प्रबलित काँक्रीट वापरत आहोत जेव्हा तुम्ही काँक्रीट कास्ट करता तुमच्यापैकी ज्यांनी प्रयोग केले आहेत त्यांना माहित आहे की जर तुम्ही फायबरची कार्यक्षमता वाढवली तर समस्या आहे जर तुम्ही फायबरची कार्यक्षमतेची लांबी वाढवली तर समस्या आहे तर हे एक कारण आहे की कास्ट कॉंक्रिटमध्ये बहुतेक फायबर प्रबलित कॉंक्रिटचा वापर केला जातो आपण 1 टक्के आणि गुणोत्तर शंभर पेक्षा जास्त नसल्याबद्दल बोलत आहोत म्हणून लोक उत्पादनाच्या पर्यायी पद्धती पहात आहेत नंतर कास्ट करा जागी त्यापैकी एकाला हॅटशेक प्रक्रिया म्हणतात जी ऑस्ट्रेलियामध्ये विकसित केली गेली होती आणि तथाकथित सिमेंट बोर्डसाठी ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते तर सिमेंट बोर्ड म्हणजे तुमच्याकडे मुळात एस्बेस्टोस फायबर असलेली अतिशय पातळ स्लरी असते आणि नंतर ती थर थर जमा केली जाते तर हे तथाकथित अडॅप्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचे पहिले उदाहरण आहे कारण तुमच्याकडे लेयर बाय लेयर मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुम्हाला सिमेंट बोर्ड मिळतो असे दिसून आले की एस्बेस्टोसमुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो ज्याला एस्बेस्टोसिस म्हणतात म्हणून अनेक देशांनी बंदी ला परवानगी दिली आहे त्यामुळे लोक पर्याय शोधत आहेत म्हणून इंग्लंडमध्ये त्यांनी एस्बेस्टॉस तंतूंऐवजी काचेच्या तंतूंचा पर्याय आणला हे मजुमदार यांनी इंग्लंडमधील संशोधक संस्थेच्या उभारणीत केलेले अग्रगण्य काम आहे आता जेव्हा आपण सामान्य काच वापरतो तेव्हा ई क्लासच्या अल्कली प्रतिक्रियेत समस्या उद्भवतात म्हणून ते अल्कली प्रतिरोधक ग्लास फायबर नावाचे झिरकोनिया जोडून विकसित करतात आणि असे दिसून येते की या ऍप्लिकेशन्समध्ये ग्लास फायबरने खरोखर ही प्रक्रिया केली नाही म्हणून आता हॅटशेक प्रक्रियेसाठी लोक सेल्युलोज फायबर वापरत आहेत एस्बेस्टोस ऐवजी सेल्युलोज फायबर हिरव्या शक्तीसाठी आणि नंतर पीव्हीए किंवा पॉलीप्रॉपिलीन मजबूत करण्यासाठी परंतु चिरलेला ग्लास फायबर एकाच वेळी सिमेंट आणि ग्लास फायबरच्या स्लरीसह फवारणी करणे खूप लोकप्रिय झाले आहे आणि त्याला GFRC ग्लास फायबर प्रबलित काँक्रीट म्हणतात आणि GFRC लोक आपण केलेले काही काम मी तुम्हाला दाखवतो म्हणून जेव्हा अल्कली प्रतिरोधक ग्लास फायबर उच्च PH मध्ये गंजत नाही ते विकसित करण्यासाठी ते उच्च कॅल्शियम हायरॉड्क्साईड द्रावण वेढलेल्या काचेची मजबुती चाचणी करतात आणि नंतर प्रवेगक आपण टेन्साइलस्ट्रेन्थ्स कार्य करते हे पाहण्यासाठी ते मोजतात म्हणून त्याला SIC म्हणतात आणि त्यांनी या चाचणीमध्ये अल्कली प्रतिरोधक ग्लास फायबर चांगले कार्य करते ते तुम्ही जेव्हा ग्लास फायबर चिरून मिश्रित बनवता तेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड फिलामेंटमध्ये काच बनू शकते फायबरसूळ अगदी अल्कली प्रतिरोधक ग्लास चांगल्या वातावरणातही ठिसूळ बनू शकते त्यामुळे हे काम आपण केले हे दाखवण्यासाठी आणि मला वाटते की हे संत गोबेन यांनी प्रायोजित केले होते ज्यांच्यासोबत तुम्हीही काम करत आहात तर तुम्ही अठ्ठावीस दिवस पाहिल्यास हे स्प्रे केलेले ग्लास फायबर प्रबलित आहे तुमची एक रेखीय वर्तणूक आहे लोक सहसा याला बेंड ओव्हर पॉइंट म्हणतात आणि मग तुम्ही हे छान मल्टिपल क्रॅकिंग आणि स्ट्रेन हार्डनिंग रिस्पॉन्स आहे आणि हे तुम्हाला माहित आहे पाच टक्के ग्लास फायबर तर या तंत्राने तुम्ही लांब ग्लास फायबर आणि जास्त व्हॉल्यूम वापरू शकता एक उत्तम प्रतिसाद मग आपण या प्रवेगकतेच्या अधीन आहे मला वाटते की लिंबूच्या पाण्यात 60 किंवा 65° आहे आणि आपण पाहू शकता की तेथे लक्षणीय ऱ्हास होत आहे तर महत्त्वाचा मुद्दा जरी एकल SIC चाचणीसह संमिश्रामध्ये कोणतीही झीज झाली नाही आणि कारण मी म्हटले आहे की काचेचे तंतू जे वेगवेगळ्या तंतूंनी बनवलेले कॅल्शियम हायड्रॉक्साईड आत जातात आणि भ्रष्ट होतात मग हे सोडवण्याचे इतर मार्ग आहेत तुम्ही पॉझोलॅनिक मटेरियल वापरू शकता जेणेकरून कमी चुना लागेल पण हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे मला माहित आहे की मी तुमच्यापैकी एकाशी बोललो आहे जो कापडावर काम करत आहे आणि मी नमूद करतो की त्याने देखील चाचणी केली पाहिजे परिणाम टिकाऊ आहेत की नाही हे हेही पाहिले पाहिजे आता हे चिरून ठेवण्यापेक्षा सलग फायबरने वेगळे आहे कारण जेव्हा चिरलेला फायबर झुकलेला असतो तेव्हा ते तुटू शकतात म्हणून आपल्याकडे त्यासह वेगळी यंत्रणा असू शकते दोन पर्यायी नंतर कास्ट इन प्लेस ज्याचा मी उल्लेख केला आहे एक म्हणजे हॅट्चेक प्रक्रिया आणि दुसरी ही जीएफआरसी होती जिथे तुम्ही ग्लास फायबर आणि सिमेंटची फवारणी कराल आणि दोन्ही फायबर आणि जास्त व्हॉल्यूमला परवानगी देतील त्यामुळे तुम्हाला हा ताण मिळू शकेल तिसरा मार्ग म्हणजे एक्सट्रूझन आणि मी एक्सट्रूझनबद्दल बोललो कारण ते 3 डी प्रिंटिंगचे पूर्ववर्ती आहे आणि आपण हे 1997 मध्ये विकसित केले आहे म्हणून हे एक स्क्रू प्रकारचे एक्सट्रूझन आहे जिथे तुमच्याकडे फायबर मजबुतीकरण सामग्री कणकेसारखी दिसते आणि तुम्ही त्यास रंगाने ढकलता आणि रंगाच्या आकारावर अवलंबून असते आणि आपण येथे वापरलेल्या तंतूंना मी सूक्ष्म फायबरम्हणतो म्हणून ते PVA फायबर होते व्यासाचे 14 मायक्रॉन आणि त्याऐवजी लहान 2 मिमी लांब आणि तुम्ही पाहू शकता की आपल्याला 2 टक्के आणि 4 टक्के मिळाले आहेत आपल्याला जास्त टेन्साइल स्ट्रेन्थ्स मिळाली आहे कारण फायबर आता करू शकतात मायक्रो क्रॅकशी संवाद साधला आणि जर तुम्ही ते योग्यरित्या डिझाइन केले तर तुम्हाला स्ट्रेन हार्डनिंग रिस्पॉन्स मिळेल कारण ते मूलत डक्टाइलसारखे असते तर हे दर्शविण्यासाठी की त्या काळात मी अनेकदा माझ्या वर्गाला हे दाखवतो तुम्ही केसांवरून पाहू शकता की हे 1987 पूर्वीचे आहे म्हणून सध्या आपण फायबर प्रबलित तुलनामध्ये आहोत म्हणून मी म्हटल्याप्रमाणे कदाचित काही मॅक्रो फायबर अजूनही सामान्यतः व्यावसायिकरित्या वापरला जातो परंतु लोक या तथाकथित स्ट्रेन हार्डनिंग सिमेंट कंपोझिटवर काम करत आहेत आणि उदाहरणार्थ आपण जे केले त्यापैकी एक आहे 10 मेगापास्कल आणि ताण कडक करणारा प्रतिसाद जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला जे आढळले ते मी तुम्हाला सांगितले की जवळच्या अंतराच्या प्रभावाने मॅक्रोफायबरसह कार्य केले नाही तर आता आपल्याकडे असलेल्या लहान तंतूंसह कार्य केले आहे म्हणून आपण काय केले आपल्याकडे या सर्व सामग्रीमध्ये पीव्हीए फायबरचे प्रमाण समान होते परंतु इतर कारणांमुळे आपल्याला भिन्न परिणाम मिळाले आणि म्हणून आपण नमुना कापला आणि SCM वापरून फायबर मुक्त क्षेत्र किती आहे याची गणना केली आणि फायबर मुक्त क्षेत्र हे प्रवाह आकार मानले तर येथे आपण फ्रॅक्चर कंपोझिट विरुद्ध फायबर प्रवाह आकार मोजला आहे आणि आपल्याला ग्रिफिथ फ्रॅक्चर निकषांमध्ये फ्रॅक्चरसारखे काहीसे मिळाले आहे परंतु प्रवाहाचा आकार पुरेशा लहान मर्यादेत असावा आणि फायबर हे क्रॅकशी संवाद साधू शकतील अशा श्रेणीच्या आकारात असावेत म्हणून एक्सट्रुडेड सिमेंटच्या सहाय्याने मी तुम्हाला हे दाखवले डाईच्या आधारावर तुम्ही पत्रके तयार करू शकता आणि मी नमूद केल्याप्रमाणे जपानमध्ये वेगवेगळ्या फायबरसह तथाकथित सिमेंट बोर्ड बाहेर काढले गेले आहेत तुम्ही पाईप्स किंवा सेल्युलर वॉल देखील बाहेर काढू शकता आणि ते किती हलके असू शकते हे दाखवण्यासाठी तुमच्यापैकी अनेकांना माहित असेल की अल्वा प्लाइट ही एक प्राध्यापक आहे ती आता इस्रायलमध्ये आहे परंतु ती माझ्यासोबत पोस्टडॉक करत होती आणि हा जवळजवळ 2 मीटर उंच सेल्युलर विभाग आहे आणि तो इतका हलका आहे अल्वा उचलू शकतो आणि एल्मास जो आता इस्तंबूलमध्ये प्राध्यापक आहे तर नंतर उत्पादनाचे इतर मार्ग आणि अल्वा आणि बर्झिन मोबाशर पैकी एक अरिझोना राज्यात आहे तेथे हे पुलट्रुजन वापरतात आता पुलट्रुजन हे राळ आणि इपॉक्सी प्रकारच्या संमिश्रांसाठी सामान्य आहे ही पहिलीच वेळ आहे सिमेंट तुमच्याकडे सतत ताकद असते ती सिमेंटच्या स्लरीमधून जाते आणि नंतर तुम्ही कंपोझिट विकसित करता तर आणखी एक गोष्ट ज्याचा लोकांनी थोडासा अभ्यास केला आहे तो म्हणजे तथाकथित हायब्रीड कंपोझिट संकरित संमिश्र मध्ये आपल्याला माहित आहे की शॉर्ट फायबरमुळे फ्रॅक्चरची ताकद वाढू शकते परंतु ते लहान असतात त्यामुळे एकदा क्रॅक वाढल्यानंतर त्यांच्याकडे तितके जास्त नसते दीर्घ श्रेणी क्रॅक नियंत्रित मालमत्तेवर होतात मोठे फायबर हे करू शकतात परंतु ते खरोखर टेन्साइल स्ट्रेन्थ्स वाढवत नाहीत त्यामुळे तुम्ही दोन्ही एकत्र करून असे परिणाम देऊ शकता ज्याची तुमची क्रॅक रुंदी खूप चांगली आहे आणि पीक डक्टिलिटी देखील आहे आणि तुम्हाला याचे उदाहरण दर्शविण्यासाठी आपण एक चाचणी केली मोर्टारचा नमुना तंतूंनी मजबूत केला आणि त्यास ताण दिला त्यामुळे क्रॅक असेल आणि आपल्याला प्रवाह गुणधर्म काय आहे ते पहायचे आहे कारण बहुतेक वेळा आपण फायबर वापरतो तेव्हा एक थर म्हणून सांगूया तुम्हाला ते रीबारचे संरक्षण करायचे आहे म्हणून तुम्हाला ते शक्य तितके पारगम्य बनवायचे आहे आता तुम्ही मोठे फायबर वापरल्यास मी सांगितल्याप्रमाणे ते क्रॅक नियंत्रित करतील परंतु क्रॅक रुंद बारीक तंतू क्रॅक अधिक बारीक असावी आणि ते यांत्रिक गुणधर्मासह देखील कार्य करते येथे प्लेन मोर्टारचे स्ट्रेस डिस्प्लेसमेंट आहे जे येथे दाखवले आहे आणि येथे हे अर्धा टक्का स्टील मॅक्रोफायबर आहे आणि जसे मी तुम्हाला दाखवले आहे की ते खरोखर फारसे बदलत नाही परंतु नंतर उच्च पातळीआहे आता हे मायक्रो स्टील फायबरचे अर्धा टक्का आहे आपण बेकेटला आमच्यासाठी फक्त मायक्रोफायबर बनवायला सांगतो मला वाटते की ते 30 मायक्रॉन व्यासाचे होते आणि नंतर अर्थातच जेव्हा तुम्ही ते एकत्र कराल तेव्हा तुम्हाला उच्च शिखर शक्ती आणि ताण कठोर प्रतिसाद दोन्ही मिळू शकतात तर मला हायब्रिडबद्दल बोलायचे होते आता मला कापड मजबुतीकरणाच्या पूर्ववर्तीबद्दल बोलायचे आहे मला माहित आहे की तुमच्याकडे दुसरे लोक कापडावर काम करत आहेत तर मूळ कल्पना पियर लुइगी नर्वीची होती आणि तो वायर मेश वायर मेशचे अनेक स्तर वापरतो आणि अंतर्ज्ञानाने त्याने सांगितले की वायर मेष क्रॅक एकसमान करेल त्यामुळे क्रॅक इतका बारीक असावा की तुम्ही त्या श्रेणीतील सामग्री वापरू शकता आणि नर्व्ही डिझाइनची अनेक उदाहरणे आहेत त्यापैकी एक सर्वात प्रसिद्ध सिडनीमधील ऑपेरा हाऊस आहे तेथे फेरो सिमेंटचे पातळ छप्पर असलेली सामग्री होती तर नंतर मी एमआयटीमध्ये व्हीजीटींग प्रोफेसर होतो आणि टोनी नामन यांनी त्याचे पदवीधर काम करण्यास सुरुवात केली मी मटेरियल ग्रुपमध्ये होतो आणि टोनीला प्रबलित काँक्रीटसह काहीतरी हवे होते म्हणून म्हणालो ठीक आहे फेरो सिमेंट पाहू या फेरो सिमेंटमध्ये भेगा का पडतात याचे काही अभियांत्रिकी गुणात्मक कारण हा 1971 मध्ये प्रकाशित झालेला एक पेपर होता आणि येथे जे प्लॉट केले आहे ते संमिश्र ताण विरुद्ध पृष्ठभागाचे क्षेत्रफळ प्रति युनिट व्हॉल्यूम त्यामुळे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ जास्त बॉण्ड जास्त तुम्ही प्रथम क्रॅकसाठी वेळ वाढवता आणि ते महत्त्वाचे आहे आणि नंतर तुम्ही क्रॅकची रुंदी देखील कमी करता येथे आपण मजबुतीकरणाच्या विशिष्ट पृष्ठभागाच्या विरुद्ध क्रॅक अंतर सरासरी केले पाहिजे आणि त्याच विस्थापनासाठी आपल्याला अधिकाधिक एकाधिक क्रॅक आणि अधिकाधिक क्रॅक आहेत हे स्पष्टपणे अधिक बारीक क्रॅक आहे तर तो फेरो सिमेंटचा आधार आहे आणि आता अर्थातच तुम्हाला माहीत आहे की स्टील वायरऐवजी लोक ग्लास फायबर कापड सिंथेटिक फायबर कापड तसेच कार्बन फायबर वापरत आहेत आणि जर्मनीमध्ये कापडावर बरेच काम केले गेले आहे ग्लास फायबर सह मजबुतीकरण तर ही मूळ कल्पना आहे की कापडाच्या सहाय्याने तुम्हाला एकाधिक क्रॅकिंग स्ट्रेन हार्डनिंग रिस्पॉन्स मिळू शकतो आणि बाँड हा एक कळीचा मुद्दा बनतो अगदी आता कापडाच्या बाबतीत कार्बन फायबरसह म्हणूया बाँड ही एक समस्या आहे काचेच्या फायबरमुळे कोटिंगमुळे बॉण्ड समस्या होऊ शकते त्यामुळे मला ड्रेसडेन येथील परिषदेत आढळले तसे लोक पृष्ठभागाच्या क्षेत्रासह बंध कसे सुधारायचे यावर काम करत आहेत आणि मी कुणाला सांगितल्याचं एक कारण नॅनो सिलिकाच्या स्लरीमध्ये काचेच्या फायबरचे कापड बुडवल्याने बंध सुधारतो की नाही हे आपण तपासू शकतो कारण नॅनो सिलिका कदाचित कोटिंगसह असू शकते मला खात्री नाही परंतु हे करण्याचे अनेक मार्ग आहेत म्हणून आता स्वयं एकत्रित काँक्रीटच्या विकासासह आपण अधिक लांब फायबरआणि जास्त आकारमानाचा वापर करू शकतो कारण स्वयं एकत्रित काँक्रीट सामग्री पाण्याप्रमाणे वाहते त्यामुळे आपण अर्ध्या टक्क्यांपेक्षा किंवा 1 टक्क्यांपेक्षा जास्त जोडू शकत नाही ही पूर्वीची विचारसरणी बदलली आहे त्यामुळे आपण जास्त प्रमाणात तंतू जास्त लांबीचे फायबर जोडू शकतो आणि त्यामुळे आपण ज्याला अल्ट्रा हाय परफॉर्मन्स काँक्रीट म्हणतो तर अल्ट्रा हाय परफॉर्मन्स कॉंक्रिटमध्ये एकूण नाही प्राथमिक सिलिका वाळू आणि संकुचित शक्ती 200 मेगापास्कल इतकी जास्त असू शकते खरं तर ACI अमेरिकन कॉंक्रिट इन्स्टिट्यूट UHPC ची व्याख्या किमान 145 मेगापास्कल आणि पुरेशी लवचिकता म्हणून करते हे खूप महत्वाचे आहे कारण अल्ट्रा जर तुमच्याकडे फायबर नसेल तर उच्च कार्यक्षमता जवळजवळ काचेसारखी ठिसूळ होईल फायबर रीइन्फोर्स कॉंक्रिट आणि SCC च्या विकासाच्या परिणामी आपल्याकडे आता UHPC आहे आणि मला तुम्हाला फक्त एक दाखवायचे आहे काही अगदी अलीकडील काम ज्यामध्ये मी गुंतलो होतो ते हाँगकाँगमधील हाँगकाँग पॉलिटेक्निकमध्ये होते जिथे आपण उच्च घनतेचे पॉलीथिलीन फायबर जास्त घनता वापरतो तिथे जास्त मॉड्यूलस आणि जास्त लांब आपण जास्त लांबी आणि बारीक व्यास वापरू शकतो आणि तुम्ही बघू शकता मनोरंजक गोष्ट अशी आहे की येथे ताण 8 टक्के आहे तुम्हाला माहित आहे की तुम्हाला इतकी उच्च पातळी असण्यासाठी एकाधिक क्रॅकिंग वगळता येत नाही हे तणावात आहे शिखर टेन्साइलस्ट्रेन्थ्स 16 मेगापास्कल इतकी आहे कारण आता आपण रिओलॉजी नियंत्रित करू शकतो आपण तंतूंचे 2 टक्के खंड जोडू शकतो आणि मला वाटले मनोरंजक असेल आपण ते पेपरमध्ये देखील ठेवले येथे मी UHPC कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ विरुद्ध तन्य ताण दर्शविला आहे कारण आपल्याला उच्च संकुचित शक्ती हवी आहे आणि उच्च लवचिकता हवी आहे म्हणून आपण जे काम केले आपण 150 मिळवू शकलो नाही परंतु ते 120 मेगापास्कल सारखे आहे परंतु ताण बराच जास्तआहे आणि जर तुम्ही समान परिणाम पाहिल्यास ताणतणावातील विरुद्ध टेन्साइलस्ट्रेन्थ्स विरुद्ध समान ताण कारण जे केले गेले त्या तुलनेत हे बरेच जास्त आहे तर मी हे निदर्शनास आणून दिले आहे की आता खरोखरच रिओलॉजी आणि तंतूंच्या विकासामुळे आपण तुलनेने मोठ्या ताण आणि उच्च संकुचित शक्तीसह दोन्ही स्ट्रेन हार्डनिंग कंपोझिट तयार करू शकतो तर आपण जिथे आहोत तिथपर्यंत मी म्हणेन की आपण मायक्रो फायबर्स आणि मॅक्रो फायबर म्हणू या आपल्याकडे कन्व्हेन्शन फायबर रिइन्फोर्स कॉंक्रिट आहे उदाहरणार्थ बरेच काम केले गेले आहे येथे क्रॅक कॉंक्रिटमध्ये काय होते ते केले जात आहे रांगणे आणि UHPC मध्ये वेळ ज्यामध्ये 200 मेगापास्कल आणि 3 ते 4 टक्के फायबर पर्यंत खूप उच्च शक्तीच्या काँक्रीटचे काम केले जात आहे उदाहरणार्थ Lafarge ने ड्यूक ताल नावाचे उत्पादन विकसित केले आहे हीच कल्पना आहे परंतु आता UHPC आहे अनेक अनुप्रयोगांमध्ये वापरणे परंतु पारंपारिक मजबुतीकरण कंक्रीट मजबुतीकरण बार किंवा प्रीस्ट्रेसिंग ते संरचनात्मक लवचिकतेस मदत करतात तर क्रॅक तयार झाल्यानंतर रीइन्फोर्सिंग ओव्हर होते आणि आपल्याला जास्त भार आणि लवचिकता मिळते फायबर्ससह मुख्य भर क्रॅक कंट्रोलवर असतो आणि जर तुमच्याकडे UHPC असेल तर काही ऍप्लिकेशन्समध्ये खूप पातळ घटक खूप जास्त ताकद असेल पारंपारिक मजबुतीकरण आवश्यक आहे तथापि आपल्याला माहित आहे की क्रॅक खरोखरच नॅनो स्केलपासून सुरू होतात सर्वात ठिसूळ घटक म्हणजे सिमेंट आणि सिमेंट केशिका छिद्रांमधील व्हॉईड्स आणि ज्यामध्ये जेल छिद्र नॅनो स्केलवर असतात म्हणून लोक म्हणतात की ते नॅनो स्केलवर मजबूत करण्याचा विचार का करू नये आणि कल्पना अशी आहे की जर तुम्हाला खरोखर सुपर अभेद्य काँक्रीट हवे असेल तर तुमच्याकडे शिडी मजबुतीकरण आहे तुम्ही मजबुतीकरण करता पारंपारिक मजबुतीकरण सूक्ष्म मजबुतीकरण आणि नॅनो स्तरावर मजबुतीकरण बरेच लोक नॅनो फायबर प्राथमिक कार्बन नॅनो ट्यूब आणि कार्बन नॅनो फायबरवर काम करत आहेत लोक ग्रेफाइट आणि ग्राफीन ऑक्साईडवर देखील काम करत आहेत आपण कार्बन नॅनो ट्यूबसह काम करण्यास सुरुवात केली बर्याच वर्षांपूर्वी जेव्हा माझी एक उत्तम विद्यार्थिनी झुवी मॅटॅक्स होती आणि त्या असे म्हणतात की मी नॅनोबद्दल ऐकले आहे आणि मला नॅनो फायबर्सवर काम करायचे आहे मी म्हटलं ठीक आहे म्हणून आपण पाहू लागलो तुम्हाला माहिती आहे की त्या वेळी इतर अनेक लोक आपण परंपरागत मजबुतीकरणाचा विचार करत होतो म्हणून आपण1 टक्के किंवा अर्धा टक्के कार्बन नॅनो ट्यूब जोडण्यास सुरुवात केली सर्वप्रथम आपल्याला तेथे बनवणे खूप कठीण वाटले कारण आपण मोठ्या पृष्ठभागाच्या क्षेत्रासह नॅनो स्केलबद्दल बोलत आहोत आणि परिणाम आशादायक नव्हते असे दिसून आले की झुवीने चुकून चूक केली आणि 1 टक्क्यांऐवजी तिने 0 1 टक्के जोडले आणि 1 टक्क्यांच्या तुलनेत तिने 0 1 टक्के सर्वोत्तम निकाल मिळवला तर नंतर क्रमवारी लावा असे म्हणता येईल की जर तुम्हाला नॅनो मटेरियल चांगले विखुरलेले हवे असेल तर आपल्याला कमी प्रमाणात वापरावे लागेल मग अर्थातच आता बहुतेक लोक खूप कमी प्रमाणात वापरत आहेत आणि फैलाव हा एक मोठा मुद्दा आहे आपण सर्फॅक्टंट आणि अल्ट्रा सोनिकेशन वापरत आहोत परंतु आपल्याला आढळून आले की आपल्याकडे अद्याप पसरण्यावर खरोखर चांगले हँडल नाही आपण यूव्ही स्पेक्ट्रोस्कोपी वापरून फैलाव मोजले परंतु सुपरप्लास्टिकायझरमध्ये थोडासा बदल अगदी त्याच कंपनीच्या ब्रँड नावामध्ये देखील पसरणे बदलू शकते आणि म्हणून आपण अधिक चांगले नियंत्रण ठेवू शकतो की नाही हे पाहण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आपल्याला माहित आहे की आपण ते चांगले पसरवू शकतो तर मला चांगले विखुरलेल्या कार्बन नॅनो ट्यूबचे काही परिणाम दाखवायचे आहेत आपण कार्बन नॅनो फायबर देखील वापरत आहोत कार्बन नॅनो फायबर काहीसे अधिक कोर्सर आणि ते ज्या प्रकारे बनवले जातात आपण ते तपासले नाही परंतु आपल्याला वाटते की बाँड काहीसे चांगले असू शकते तरफायबर चांगल्या प्रकारे विखुरलेले नसल्यास काय होते याचे उदाहरण येथे दाखवण्यासाठी ते एकत्र करतात परंतु नंतर चांगले विखुरले जातात तर या प्रकरणात आपल्याकडे बहु भिंती असलेल्या कार्बन नॅनो ट्यूब आहेत हे एससीएम सोबत आहे आणि कठोर सामग्रीमध्ये कार्बन नॅनो ट्यूबचा प्रसार शोधण्याचा खरोखर फारसा चांगला मार्ग नाही कारण तुम्हाला ते फार चांगले दिसत नाहीत कारण ते एससीएममध्ये नॅनो स्केलवर आहेत जलीय द्रावणात तुम्ही या अतिनील द्रावणासह स्पेक्ट्रोस्कोपी करू शकता तर कार्बन नॅनो ट्यूब्सच्या मजबुतीकरणाची कल्पना पारंपरिक मजबुतीकरणासारखी नाही तुमच्याकडे जलीय द्रावण आहे जिथे तुमच्याकडे कारखान्यात अल्ट्रा सोनिकेशन आणि सरफेक्टन्ट आहे आणि नंतर तुम्ही ते आणि सुपरप्लास्टिकायझरसारखेच वापरता तर प्रक्रिया करण्याचा हा एक वेगळा मार्ग आहे तर मला तुम्हाला कार्बन नॅनो ट्यूबसह काही परिणाम दाखवायचे आहेत म्हणून या फ्रॅक्चर चाचण्या आहेत आणि हे पाणी ते सिमेंट गुणोत्तर 0 5 असलेले मोर्टारचे नमुने आहेत आणि हे 0 1 टक्के आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही कार्बन नॅनो फायबर बघितले तर आपल्याकडे लक्षणीय आहे लवचिकता शक्ती जवळजवळ दुप्पट सुधारली परंतु पीक नंतर खूप चांगला प्रतिसाद देखील राखला आता आपल्याला माहित आहे की कार्बन नॅनो ट्यूब 0 1 टक्के त्या चांगल्या प्रकारे विखुरल्या जातात आणि इतक्या कमी प्रमाणात ते इतके चांगले का काम करत आहे आणि त्या वेळी आपण तसे केले नाही आपल्याकडे होते आणि असू शकते परंतु नॉर्थवेस्टर्न नाही म्हणत होते आपण ते वापरू शकत नाही कारण एका विद्यार्थ्याने पारा सांडला होता म्हणून आपण म्हणालो की ते आपण मोजू शकतो दुसरे काय नॅनो छिद्रांमध्ये बदल झाल्यामुळे कोणती मालमत्ता लक्षणीयरीत्या भिन्न असू शकते त्यामुळे ऑटोजेनस संकोचन मोजले आणि आपल्याला लक्षणीय फरक आढळला तर हे पाणी ते सिमेंटचे प्रमाण 0 3 आहे आणि तुम्ही ते सेट करण्याच्या वेळेनंतर मोजले आहे आणि म्हणून ही एक साधी सिमेंट पेस्ट आहे आणि ती अगदी कमी प्रमाणात 0 048 टक्के आहे त्यामुळे ऑटोजेनस श्रींकेज मध्ये लक्षणीय घट आणि हे असे का आहे हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मग आपण ही अंगठी छाती आणि ऑटोजेनस श्रींकेज वापरतो क्रॅक सुरू झाल्यावर श्रींकेज मोजतो आणि ते किती रुंद आहेत हे बघतो तर हा एक साधा मोर्टार आहे आणि हा ० ०५ टक्के कार्बन नॅनो फायबर आहे तर क्रॅक रिंगमध्ये नंतर सुरू होते आणि एकदा ते सुरू झाल्यानंतर ते क्रॅक कमी रुंदीचे असते तर हे फायबर आणि श्रींकेज कमी करणारे मिश्रण दोन्हीचा फायदा एकत्रितपणे एकत्रित करते कारण आपण पाहू शकता की श्रींकेज कमी केल्याने आपण क्रॅकची रुंदी कमी करता आपण बरेच लोक तथाकथित स्मार्ट सामग्रीबद्दल बोलत आहोत त्यामुळे तुम्ही कार्बन नॅनो ट्यूब कमावण्याच्या पायझोरेसिस्टीव्ह गुणधर्माचा फायदा घेतला आहे तुम्हाला माहिती आहे की पिझोरेसिस्टीव्ह म्हणजे तुम्ही ताण लागू करता आणि प्रतिकार प्रमाणानुसार सेन्सर प्रमाणे वारंवार बदलतो म्हणून आपण काही कार्य केले जेथे आपण प्रतिरोधकता मोजतो हे काम नानजिंगमधील होहाई युनिव्हर्सिटी आणि मल्टीवॉल कार्बन नॅनो ट्यूबमध्ये केले गेले आहे प्रतिरोधकता म्हणजे काय आणि आपण 0 1 टक्के चालकता दुप्पट पाहू शकता म्हणजे दुप्पट नाही विशालतेच्या दोन ऑर्डर आणि सर्व प्रतिकार कमी झाला आहे तर ही सामग्री सेन्सर म्हणून वापरण्यासाठी ते खूप प्रभावी आहे आणि बर्याच लोकांनी काम केले आहे हे आमचे काम नाही तर मिनेसोटामधील महामार्ग विभागातील कोणीतरी आहे तर हे ० १ टक्के कार्बन नॅनो ट्यूबमधले सिमेंट आहे आणि तुम्ही कॉम्प्रेसिव्ह लोड वारंवार आणि दूरस्थपणे मोजता प्रतिकारातील बदल कॅलिब्रेट करता म्हणून जेव्हा तुम्ही हे सेन्सर म्हणून एम्बेड करता जेव्हा एखादी कार प्रतिकार आणि दुसरी कार बदलातून जाते आणि तुम्ही उदाहरणार्थ कारचा वेग दूरस्थपणे मोजू शकता आणि इतर अनेक मार्ग आहेत जे लोक सेन्सर म्हणून वापरू शकतात तर कार्बन नॅनो ट्यूबचा हा आणखी एक गुणधर्म आहे मला एक अतिशय मनोरंजक दिशा सांगायची आहे म्हणून गेल्या वर्षी जानेवारीच्या सुमारास स्थानिक मोठी रेडीमेड कंपनी मला वाटते की आधी प्रेरी म्हणतात तुम्ही तिथे होता तेव्हा ती भौतिक सेवा होती आता सर्वात मोठी आहे म्हणून ते कार्यशाळा म्हणतात आणि ते म्हणाले की उंच इमारतींचे डिझाइनर ते विचारत आहेत की त्यांना कॉंक्रिटच्या दुप्पट मॉड्यूलस हवे आहेत आपण 55 गिगा पास्कल आणि कारणाबद्दल बोलत आहोत तर मटेरियल सप्लायर्स रेडीमेड कॉन्ट्रॅक्टर्सचे लोक आहेत आणि त्यांनी सध्या मॉड्यूलसची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सांगितले आहे त्याऐवजी ते संकुचित शक्ती वाढवत आहेत आपण म्हणूया की त्यांना आनंद होईल तर शंभर असलेली उंच इमारत ते फक्त मोड्यूलसमुळे 140 वापरत आहेत आणि ते अधिक सिमेंट आहे टिकाऊ नाही आणि सामग्री देखील अधिक ठिसूळ आहे तर त्यानंतर मला समजले की आमचे बहुतेक काम सिमेंट आणि कार्बन नॅनो ट्यूबवर होते कारण आपण नॅनो स्किलबद्दल बोलत आहोत परंतु आपण मॉड्यूलसमध्ये वाढ पाहिली आहे तर आपण म्हणालो की आपण देखील वाढ करू शकतो की नाही ते पाहू या आपल्याकडे मोर्टार वाळू आणि एकत्रित असल्यास काय वाढ होते आता तुमच्या लक्षात आले आहे की जर तुम्ही एकत्रित म्हणून कार्बन नॅनो ट्यूब एकत्रित करण्यासाठी काहीही करत नाही म्हणून मापांकातील प्रमाणानुसार वाढ कमी होईल तर सध्या हा आहे तुम्हाला हाँगकाँगमधील कोड मोड्युलस विरुद्ध कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरून माहित आहे आणि जर तुम्हाला हवे असेल तर 50 गिगा पास्कल मॉड्यूलस म्हणू या आपण 150 कंप्रेसिव्ह स्ट्रेंथबद्दल बोलत आहोत म्हणून हा वक्र ठेवा मन आणि लोक या वक्रपेक्षा चांगले करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु तरीही ते मॉड्यूलस मिळविण्यासाठी तुम्हाला उच्च संकुचित शक्तीची आवश्यकता आहे तर आपण हे सिमेंट पेस्ट मोर्टार आणि काँक्रीटने केव्हा केले तर हे पहा वरील बाजू हे गिगापास्कल सिमेंट पेस्ट आणि अन रीनफोर्समधील मॉड्यूलस आहे आणि 0 1 टक्के आहे परंतु त्याच प्रमाणात कार्बन नॅनो ट्यूब पहा मोर्टारमध्ये वाढ आणखी जास्त आहे तुम्ही हे कंपोझिट मटेरियल अॅप्रोचसह मॉडेल करू शकत नाही तीच गोष्ट कमी अधिक प्रमाणात कॉंक्रिटमध्ये आहे आणि हे का आहे ते मी तुम्हाला दाखवतो परंतु आपल्याला वाटले की हे खूपच मनोरंजक आहे म्हणून आपण कॉंक्रीट सिलेंडर आणि 0 1 टक्के सह आमचे निकाल प्लॉट केले तर हा वक्र मी तुम्हाला आधी दाखवला आहे आणि आपण खरोखरच जास्त संकुचित शक्ती बदलली नाही परंतु मॉड्यूलसमध्ये लक्षणीय वाढ केली आहे आणि जर तुम्हाला ते मॉड्यूलस पारंपारिक दृष्टिकोनाने हवे असेल तर तुम्हाला तेवढी संकुचित शक्ती आवश्यक आहे तर माझ्या मते हा रोमांचक विकास आहे आपण नुकतेच ठोस आंतरराष्ट्रीय प्रकाशित केले होते त्यामुळे डिझायनर्सना यात थोडीशी स्वारस्य आहे असे दिसते आणि आपण पाहणार आहोत अर्थातच आव्हान हे आहे की आपण हे फक्त लॅब मेनूमध्ये केले आहे आणि ते कॉंक्रिटसाठी करायचे आहे आपण मोठ्या प्रमाणावर जात आहोत जरी 0 1 टक्के तयार मिश्रण म्हणून आपल्याला अल्ट्रासोनिक करण्यासाठी मोठ्या सुविधेची आवश्यकता आहे आणि त्यामुळे स्केलिंग करणे नेहमीच मोठी समस्या असते तर ते कसे होते ते आपण पाहू परंतु मला वाटले की हे खूप मनोरंजक आहे तर आता थोड्या प्रमाणात कार्बन नॅनो ट्यूबमुळे मापांक का वाढतो तर प्रथम आपण सिमेंट पेस्ट पाहू या सिमेंट पेस्टसाठी आपण हे नॅनो इंडेंटेशन केले आहे तुमच्यापैकी काही जण त्यास परिचित आहेत तुम्ही लोड डिफ्लेक्शन अनलोडिंग लोडिंग आणि गणना करणारे कॉन्टॅक्ट मेकॅनिक वापरून इंडेंटेशन वापरून नॅनो स्केलवर मोजता नॅनो फेजचे मॉड्यूलस काय आहे तर हे मूलत CSH चे मॉड्यूलस आहे आणि म्हणून ही पाणी ते सिमेंट प्रमाण 0 5 असलेली सिमेंट पेस्ट आहे आणि हे उदाहरणार्थ कार्बन नॅनो फायबरसह सिमेंट पेस्ट आहे तर आपण पाहू शकता की आपण CSH मॉड्यूलस उजवीकडे हलवले आहे त्यामुळे कार्बन नॅनो ट्यूबने कॅल्शियम सिलिकेट हायड्रेटचा कडकपणा सुधारला आहे त्यामुळे हे एक कारण आहे अगदी थोड्या प्रमाणात कार्बन नॅनो ट्यूबच्या 0 5 टक्के तुम्ही कंपोझिटच्या मॉड्यूलसमध्ये वाढ पाहू शकता एकूणात काय घडत आहे हे पाहण्यासाठी आपण इंटरफेसच्या नॅनो स्केलवर मॉड्यूलस मोजण्याचे ठरवले आता तुम्हाला माहिती आहे की इंटरफेस 10 ते 15 मायक्रॉन आहे म्हणून तुम्ही पारंपारिक नॅनो इंडेंटेशन वापरू शकत नाही कारण इंडेंट स्वतःच काही मायक्रॉन आहे म्हणून आपण अणू शक्ती मायक्रोस्कोपी सुई वापरत आहोत आणि ती चक्रीय लोडिंगमध्ये लागू केली जाते म्हणून तुम्ही मूलत डायनॅमिक वारंवारता म्हणून मोजता तसेच बल खूप लहान आहे आणि आपण अंतर पारंपारिक पेक्षा खूपच लहान आहे हे मोजू शकतो म्हणून हे मोजा मी तुम्हाला काही सरासरी मूल्यांकन दर्शवू इच्छितो अर्थातच एक हिस्टोग्राम आहे तर सिमेंट पेस्ट आणि इंटरफेसच्या कार्बन नॅनो फायबरच्या जोडणीसह ही सरासरी वाढ आहे त्यामुळे मर्त्य आणि काँक्रीट प्रमाणानुसार अधिक प्रभावी असण्याचे एक कारण म्हणजे इंटरफेस मॉड्यूलस वाढते म्हणून आपण केवळ पेस्टच्या बाबतीतच नाही तर इंटरफेस देखील आहे परंतु तुमच्याकडे सिलिका फ्यूम असेल तर आपल्याला हे समजले पाहिजे की ते इंटरफेसला देखील घन करते परंतु सिलिका फ्यूम संकुचित शक्ती वाढवते आणि सामग्री अधिक ठिसूळ बनवते येथे आपण खरोखर जास्त संकुचित शक्ती वाढवत नाही आणि जसे मी तुम्हाला दाखवले की सामग्री अधिक ठिसूळ नसते मग आणखी एक एसईएम आणि ईडीएस गोष्ट आपल्याला सांगितली आणि हे काम लोक युआन गुआन सध्याच्या पीएच विद्यार्थिनीने अनेक रेषा आणि कॅल्शियम ते सिलिका गुणोत्तर वापरून मोजले हे सरासरी निकाल आहेत आणि असे दिसून आले की इंटरफेसमध्ये जेव्हा आपल्याकडे कार्बन नॅनो ट्यूब असतात तेव्हा कॅल्शियम ते सिलिका गुणोत्तर कमी असते आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम ते सिलिका प्रमाण कमी हे CSH चे मॉड्यूलस जास्त आहे आणि मला ते समजत नाही मी हे एका कॉन्फरन्समध्ये सादर केले आहे जेव्हा करेन त्यांची होती आणि ती म्हणाली तिला वाटते की आपल्यासाठी कार्बन नॅनोट्यूब CSH च्या क्रिस्टलायझेशनवर प्रभाव टाकू शकतो तर हे कारण असू शकते की आपल्याला माहिती नाही आपण फक्त पाहत आहोत हे फार मोठे आहे की जर कार्बन नॅनो ट्यूब देखील कॅल्शियम हायड्रेटचे आकारविज्ञान बदलते तर नॅनो स्केलमध्ये हे बदल खरोखरच गेले आहेत ते करण्यासाठी खरोखरच एक सुचना आहे तर अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड कॉंक्रिटमध्ये performance fiber reinforced concrete आपल्याला काय हवे आहे याचा सारांश देण्यासाठी मला असे वाटते की आपल्याला लवचिकतेचे मॉड्यूलस हवे आहेत जे स्पष्टपणे उंच इमारतीच्या डिझाइनमध्ये खूप उपयुक्त आहे आपल्याला उच्च लवचिक असलेल्या उच्च बँड ओव्हर पॉईंटवर हवे आहे म्हणून आपल्याला लक्षात येण्याजोगा क्रॅक शक्य तितक्या उशीरा सुरू व्हायला हवा आहे खूप महत्वाचे आपल्याला स्ट्रेन हार्डनिंग रिस्पॉन्स हवा आहे आणि स्ट्रेन हार्डनिंग दरम्यान आपल्यालाअनुक्रमिक मल्टिपल क्रॅकिंग हवे आहे जे प्रथम क्रॅक होते त्यामुळे अनुक्रमिक मल्टिपल क्रॅकिंग दरम्यान क्रॅक उघडत नाहीत कारण इंटरफेसमध्ये कोणतेही लक्षात येण्याजोगे डी बॉन्डिंग नसते क्रॅकच्या सॅच्यूरेशननंतरच क्रॅक उघडतात तर ते महत्त्वाचे आहे तुम्हाला मायक्रॉन रेंजमध्ये क्रॅक रुंदीची अनेक ऍप्लिकेशन्स हवी आहेत आपण आणि इतर लोकांनी दाखवले आहे की 50 मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी क्रॅकच्या 2 इंच किंवा 50 मिमी जाडीच्या कव्हर कॉंक्रिटसाठी सामग्री अभेद्य आहे तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा हा एक मार्ग आहे तर मला आशा आहे की मी तुम्हाला सध्याचा विकास काय आहे आणि पूर्ववर्ती काय आहेत याबद्दल थोडी कल्पना दिली आहे आपण तिथे कसे पोहोचू हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे तर ही माझी शेवटची स्लाइड आहे